सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण मानक किंमत म्हणजेच Standard Costing शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत मानक किंमत असे म्हणू शकतो तसेच आपण याचा वापर एक साधन म्हणून कसे करू शकतोत ज्यामुळे खर्च नियंत्रण व व्यवस्थापन निर्णय घेण्यात सुलभता येईल विशेषत खर्चाच्या नियंत्रणा संदर्भात या सर्व बाबींबद्दल आपण मागील व्यख्यानात चर्चा हि केली व शिकलो हि म्हणून या सर्व वैचारिक चर्चेनंतर आता आपण त्याची विविध रूपे वापर दैनंदिन निर्णय घेण्याच्या व खर्चासंदर्भात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत कसा होतो हे पाहूत तर मागील व्यख्यानात मी तुम्हला हे सांगितलं होत कि रूपे आहेत किंवा त्याला आपण ५ प्रकारे मोजू शकतोत हे सर्व आपण पुढे शिकुयात तर भौतिक रूपे एकदा का आपण साहित्याच्या मानक किंमतीची त्याचबरोबर एका UNIT च्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या सामुग्रीचे प्रमाण काय असू शकते हे पाहुयात म्हणजेच किंमत आणि प्रमाण खर्च ठरवतात तर सामग्रीची मानक किंमत असे म्ह्णतोत तर साहित्य खर्च भिन्नता यांची गणना करूत आणि मग आपण त्याचा सारांश करू तेव्हा तुम्ही खर्च म्हणजे काय हे समजू शकाल ज्याला साहित्य खर्च भिन्नता काय असते कारण जेव्हा आपण काही मानक तयार करतो तेव्हा आपल्यला माहित असते कि साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारी संभाव्य किंमत काय असू शकते आणि त्यांनंतरच आपण बाजारात जाऊन उत्पादनासाठी लागणारी सामग्री खरेदी करतोत आपण वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या माहितीच्या उपलब्ध बाजार माहितीच्या आधारवर वस्तूंच्या किमती ठरवतोव या आधारावरच आपल्याला हे कळते कि जर आपण ऐन हंगामात किंवा मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी केले तर आपल्याला किती किंमत द्यावी लागेल आणि म्हणून आपण आपल्या आवश्यकतेनुसार त्याचा पूरवठा स्रोत ठरवत असतो जर आपण मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करणार असाल तर आपण थेट त्या कच्च्या मालाच्या निर्मात्याशी किंवा त्या कच्च्या मालाच्या पुरवठादाराशी संपर्क साधू शकतो जर आपण कमी प्रमाणात उत्पादन करीत असाल तर आपण काही वितरकांशी संपर्क साधू शकतो म्हणून आपल्याला किंमत जाणून घेणं आवश्यक आहे जेणेकरून त्याची संभाव्य माहिती होईल ती सामग्री खरेदी करण्यासाठीची मानक किंमत किंवा सामग्रीचे1 युनिट आणि त्याचप्रमाणे उत्पादन तयार केलेले युनिट तयार उत्पादनाच्या 1 युनिटचे प्रमाण किती आहे उदाहरणार्थ तयार उत्पादनाच्या 1 युनिटची निर्मिती करण्यासाठी कच्च्या मालाच्या 4 युनिट्स आवश्यक आहे म्हणजेच याच अर्थ पूर्ण प्रमाणित उत्पादनाचा १ युनिट तयार करण्यासाठी मानक प्रमाण म्हणजे ४ युनिट्स आहेत म्हणजे याचा अर्थ असा कि साहित्य किमतीच्या भिन्नतेची गणना केल्यांनतर आपण साहित्य वापर भिन्न त्याच्या हे एक असे व्हॅरियन्स आहे कि जे कि १ युनिट तयार उत्पादनास लागणारी मानक प्रमाणाची गरज व आपण वापरलेली वास्तविक मात्र यामधील तफावत दर्शवते म्हणून आपल्यला ती तफावत शोधणे आवश्यक आहे ज्यात १का युनिटसाठी मानक प्रमाण ४ युनिटचे आहे पण मुळात १का युनिट साठी ६ युनिटची आवश्यकता आहे म्हणजे आपण २ युनिटचा अतिरिक्त वापर केला आहे कारण त्याच्या उत्पादनादरम्यान काही साहित्य वाया गेल्यामुळे किंवा निकृष्ट दर्जाची सामग्री वापरल्यामुळे किंवा कदाचित आपण ठरवलेली मानके योग्य नसल्यामुळे कारणं काहीही असू शकतात आपल्यला ती सर्व कारणे शोधावी लागतील व ती तफावत काढून टाकावी लागेल त्यांनतर आपण Material Mix Variances बद्दल जाणून घेऊ Material Mix Variances हे असे व्हॅरियन्स आहे जे कि विविध प्रकारचे साहित्यशी निगडित आहे वेगवेगळे उद्योग विविध उत्पादने तयार करतात कधीकधी एकाच प्रकारचा कच्चा माल पुरेसा नसतो आपण अनेक प्रकारच्या कच्च्या मालाचा वापर करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाचे मिश्रण तयार करतो आणि मग बाजारातून त्या मिश्रणाची प्रत्यक्ष खरेदी केली जाते व त्याचा वापर होतो तर आपण सामग्रीचे प्रमाणित मिश्रण आहे का या सर्व बाबींचा शोध घेऊ

उत्पन्न भिन्नता आपण मोजू व त्यांनतर हि तफावत या ठिकाणी कशी आली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यात नकारात्मक व सकारात्मक दोन्ही प्रकारची येतील आपल्याला या रूपांचे सकारत्मक व नकारात्मक अश्या दोन्ही पद्धतीने विश्लेषण करावे लागेल तसेच त्यामागील करणे शोधण्याचा प्रयत्न कराव लागेल जर ते उंबरठाच्या पातळीच्या किंवा थम्बच्या किमान मूलभूत नियमापेक्षा जास्त असतील तर मी तुम्हला सांगितल्याप्रमाणे आपल्याला विशिष्ट टक्केवारीची बेरीज किंवा परिपूर्ण मूल्ये काढून त्यांनतर आपल्यला त्यातील तफावत मोजावी लागेल आणि मग त्याचे विश्लेषण करावे लागेल जेणेकरून आपल्याला त्या भिन्नतेची कारणे शोधून त्यांना दूर करता येऊ शकेल तर आपण या रूपांविषयी अधिक माहिती करून घेऊ ज्यात त्यांची सूत्रे मोजणी इत्यादी कश्या प्रकारे केली जाते तर या रूपांची

आणखीन २ प्रकारे यातील भिन्नता मोजता येऊ शकते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खर्च हे मूलतः दोन गोष्टींचे कार्य करते ती म्हणजे साहित्यच्या किमतीतील वापराची भिन्नता म्हणून साहित्य खर्चातील भिन्नता दर्शवण्याचे चे काम करते साहित्य खर्च भिन्नता मिळेल तर दोन्ही प्रकारे आपण त्यातील भिन्नता पण मानक किंमत

तर साहित्य किंमत भिन्नता ज्याची खरेदी केली आहे तर हे दोघांमधील फरक आहे जर आपण ही सूत्रे लक्षात ठेवण्याच्या उद्देशाने या सूत्रांकडे पहात असाल तर तुम्ही साहित्य किंमत भिन्नतेच्या सांगितलेलं आहेच 030 आता आपण साहित्य मिश्रित भिन्नतेबाबत महत्वाची ठरते उदाहरणार्थ औषधनिर्मितीसारखे काही उद्योग आहेत जेव्हा आपण औषधांची निर्मिती करतो तेव्हा आपल्यला विभिन्न प्रकारच्या कच्या मालाचा वापर करतो त्याचप्रमाणे रासायनिक उद्योग रंग उद्योग जिथे १ लिटर रंग बनवण्यासाठी विविध प्रकारच्या कच्या मालाचा वापर करावा लागतो अश्या ठिकाणी मिश्रित मालाचा वापर केला जातो एक औषध तयार करण्यासाठी त्या रेणूला वापरण्यायोग्य औषधात रूपांतरित करण्यासाठी आपल्याला अश्या एका औषधाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कच्या मालाचा वापर करावा लागतो म्हणजेच त्या विविध साहित्याचे मिश्रण तयार करून ते मिश्रण १ युनिट तयार उत्पादन बनवण्यासाठी वापरावे लागते म्हणून उत्पादन क्षेत्रामधेय मिश्रित रूपे च्या संधर्भात त्यांना मोजण्यासाठी आपल्याकडे ३ मार्ग प्रकारचे मार्ग आहेत पहिली पद्धत अशी आहे कि जेव्हा मिश्रणाचे वास्तविक वजन यामधेय फरक नाही परंतु सामग्रीच्या भिन्नतेतील रचनेत फरक असू शकतो तर एक उत्पादन जे कि एक साहित्य ज्याचा वापर आपण १० युनिटच्या निर्मितीसाठी करण्याचा विचार करत होतो आता आपण ते कमी करून ५ युनिट केले आहे परंतु दुसरे आणखीन ५ युनीटनी वाढले आहे म्हणून एकूण वजन वेगळे नसेल म्हणून या प्रकरणात याचा अर्थ असा आहे कि साहित्य मिश्रण भिन्नता मोजण्याची पहिली पद्धत आहे दुसरी पद्धत अशी आहे कि जर काही कारणास्तव मानक सुधारित केले असतील तर त्यावेळी एक शक्यता असू शकते कि जर सामग्रीची एक श्रेणी उपलब्ध नाही आहे तर आपल्याला इतर २ श्रेणीतील किंवा ३ श्रेणीतील अपेक्षित प्रमाणातील अधिक सामग्रीचा वापर करावा लागेल तसेच पहिल्या २ श्रेणीतील सामग्रीचे प्रमाण कमी करावे लागेल व आपल्यला तिसऱ्या व चौथ्या श्रेणीतील सामग्रीचे प्रमाण वाढवावे लागेल मग या परिस्थितीत काय केले पाहिजे तर आपल्यला मानकांमधेय सुधारणा करावी लागेल कारण प्रमाण बदलत राहत बाजारात माल उपलब्ध नाही आपल्याला उत्कृष्ट असे मिश्रण पाहिजे असते पण ते शक्य नाही कारण इच्छित प्रमाणात सर्व साहित्य उपलब्ध नाही जर ते उपलब्ध नाही तर काय करायचे तर आपल्यला मानकांमधेय सुधारणा करावी लागेल मग हे होईल कि मालाच्या १ व २ या प्रकारातील प्रमाणात घट करावी लागेल व ३ आणि ४ मालाच्या प्रमाणात वाढ करावी लागेल शेवटी मानक हे सुधारित झाले जेव्हा मानक सुधारित केले जाते त्यावेळी वजन पुन्हा समान राहते अश्या परिस्थितीत साहित्य मिश्रण भिन्नता अश्या प्रकारे मोजावी लागेल तर आपल्यला साहित्य मिश्रण भिन्नता कशी मोजायची म्हणजे या वेळी आपण प्रमाणात सुद्धा बदल केला आहे आणि आता वजन हि वेगळं आहे प्रमाण वजन किंवा साहित्य मिश्रण भिन्नता होय आता आपण पुढच्या आणि शेवटच्या भिन्नतेकडे यांच्यात फरक असेल तेव्हा भिन्नता कशी मोजायची कारण काय होईल हे तेव्हा शक्य आहे जेव्हा कि आपण अगोदरच पहिली परिस्थिती निर्माण केली असेल ज्यात आपले मानक मिश्रण काय होते सुद्धा त्याच प्रमाणत वापरलं आहे तर आपल्यला हे शोधून काढण्याची इच्छा निर्माण होईल ज्यात दिलेल्या युनिट मधेय एकूण किती मानक मिश्रण वापरले आहे उपलब्ध उत्पन्न काय आहे त्या मिश्रणाचे आउटपुट काय हे उदाहरणार्थ मालाच्या कमतरतेमुळे या ४ मालांपैके A B C व D किंवा १२३ व ४ जर आपल्यला त्या प्रमाणात सुधारणा करायची असेलतर त्यावेळी उत्पादन A चे २ युनिटसाठी उत्पादन A चे ३ युनिट वापरावे लागतील पण उत्पादन B च्या ३ युनिट्ससाठी आपल्यला उत्पादन B चे २ युनिट्स कमी करावे लागतील मग काय होईल वजन एकसमान राहील पण प्रमाण बदलेल म्हणजे प्रमाण परत A B C D पासून 2 3 4 5 युनिटस असे बदलेल कदाचित 3 2 व नन्तर 5 व 6 युनिट्स असेहि बदलेल यानंन्तर काय होईल आपण अशी अपेक्षा करू शकतो कि याचा परिणाम मिश्रणाच्या बदलावर उत्पन्नावर किंवा मूळ आउटपुटवर होऊ शकतो म्हणून आपल्यला उत्पन्न भिन्नतेच्या २ परिस्थिती शोधायच्या आहेत एक म्हणजे साहित्य उत्पन्न भिन्नता कशी मोजायची तर त्याच सूत्र आहे साहित्य उत्पन्न भिन्नता मानक मिश्रांचा प्रमाण खर्च भागिले नेट स्टँडर्ड आउटपुट यालाच प्रमाण दर जे कि मानक मिश्रणाचा मानक खर्च आहे मानक मिश्रणाचा मानक खर्च आहे याला नेक्स्ट स्टॅण्डर्ड आउटपुटने विभागणी केली तर मग हे नेक्स्ट स्टॅण्डर्ड आउटपुट म्हणजे काय त्यालाच ग्रॉस आउटपुट असे म्हणतात तर आपण स्टँडर्ड इनपूट दिले आहे जे कि २ युनिट्स ३ युनिट्स ४ युनिट्स A B C या उत्पादनाची आहेतजे कि कच्चा माल आहे आपण अशी अपेक्षा करतो कि जर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इनपुट दिले असतील म्हणजे २० युनिट्स पर्यंत इनपुट दिले असतील तर आपण तयार उत्पादनाचे १८ युनिट्स अपेक्षित करू शकतो कारण २० युनिट्स तुम्हला २० तयार युनिटचे उत्पादन देऊ शकणार नाही किंवा उदाहरणार्थ २० वेगवेगळ्या उत्पादनातील युनिट A B C and D याचा वापर आपण एका तयार उत्पादनाच्या निर्मितीसाठी करत आहोत तर मग तयार उत्पादनाच्या ५ युनिट्सच्या निर्मितीसाठी आपल्यला किती युनिट्सच इनपुट द्यावे लागेल तर १०० युनिट्सच इनपुट द्यावं लागेल जे कि मालाच्या ४ वेगवेगळ्या श्रेणीमधेय असेल जे कि ABC and D असं असेल ज्यामधून आपल्यला ५ युनिट्सच आउटपुट मिळेल म्हणजे याचा अर्थ असं कि आपण ५ कसे मोजत आहोत आपण हे शोधत आहोत कि हे शक्य आहे का एकूण इनपुट पैकी काही इनपुट वाया जाईल आणि शेवटी सर्व गोष्टींचा अपव्यय समायोजित केल्यावर आपल्याला निव्वळ आउटपुट मिळेल जे कि 5 युनिटस असेल म्हणूनच आपण येथे ग्रोस आउटपुटबद्दल बोल्ट आहोतग्रॉस आउटपुट हे 6 असू शकते परंतु एकमानक नुकसान होईल कारण उत्पादन प्रक्रियेत काही सामग्री वाया जाईल तर निव्वळ आउटपुट अखेर 5 युनिट्स होईल हे 5 युनिट्स असतील म्हणूनच नुकसानाचेही समायोजन करावे लागेल काही अपेक्षित तोटे आहेत जे सर्व इनपुटला आउटपुटमध्ये रूपांतरित करू शकत नाहीत या प्रक्रिये दरम्यान काही वस्तू वाया गेल्याने नष्ट होतात ते सर्व मानक अपव्यय आहेत म्हणजेच अपेक्षित कचरा जर अशी परिस्थिती असेल तर आपण शोधत आहोत की नेट स्टँडर्ड आउटपुट हे ग्रॉस आउटपुट वजा स्टँडर्ड लॉस होईल आणि ग्रँड आउटपुटमधून या स्टँडर्ड लॉसचे समायोजन केल्यावर पुढील स्टँडर्ड आउटपुट सापडेल निव्वळ मानक आउटपुटद्वारे मानक मिश्रणासाठी स्टँडर्ड कॉस्ट असेल तर यालाच मटेरियल यील्ड भिन्नता आहे अशा परिस्थितीत जेव्हा स्टँडर्ड मिक्स आणि वास्तविक मिक्स भिन्न नसतात जर वास्तविक मिक्स स्टँडर्ड मिक्स पेक्षा वेगळे असेल तर काय याचा अर्थ मी तुम्हाला सांगितले आहे की आम्ही 4 इनपुट A वापरत आहोत B C आणि D A ची दोन युनिट B ची युनिट C ची युनिट आणि D ची युनिट परंतु कोणत्याही प्रकारच्या सामग्रीची कमतरता असल्यामुळे A कमी असू शकते म्हणून B वाढवावी लागेल C कमी करावी लागेल आणि D वाढवावी लागेल हे शक्य आहे आणि जर अशी परिस्थिती उद्भवली असेल तर याचा अर्थ असा आहे की मिश्रण भिन्न आहे आता स्टँडर्ड थोडस वेगळे होते स्टँडर्ड 2 3 4 आणि 5 A B C आणि D चे युनिट होते वास्तविक आता कोणत्याही प्रकारच्या साहित्याचा तुटवडा असल्यामुळे तो वेगळा झाला आहे आता A 3 आणि B 2 आणि C आहे 1 आणि D 4 आहे तर शेवटी एकूण वजन समान राहिले आहे तयार उत्पादनाच्या 1 युनिटचे प्रमाण बदलले आहे अशा वेळी जेव्हा स्टँडर्ड मिक्स आणि वास्तविक मिक्स भिन्न आहे मी येथे हा शब्द वापरला आहे 'फरक करू नका' परंतु आता दुसरे प्रकरण म्हणजे आपण भिन्नता वापरत आहोत जे भिन्न आहे ते म्हणजे स्टँडर्ड मिक्स आणि वास्तविक मिक्स ते एकमेकांशी भिन्न आहेत म्हणून त्या प्रकरणात या भिन्नतेची गणना करण्यासाठी या भिन्नतेचा वापर कसा केला जाईल आता या प्रकरणात आपण असे करीत आहोत की मटेरियल यील्ड व्हेरिएंट मानक दर असेल तर पुन्हा प्रमाण दर समान राहील प्रमाणित दर वास्तविक उत्पन्न वास्तविक उत्पादन वजा सुधारित मानक उत्पादन यातील भिन्नता प्रमाणदर असेल कारण जेव्हा प्रमाण बदलत असेलतेव्हा उत्पन्न बदलले जाईल प्रमाण बदलत असताना उत्पन्न बदलेल याचा अर्थ असा आहे कीतो वास्तविक दर आहेजो वास्तविक उत्पन्न वजा सुधारित मानक पीक मध्ये मानक दर आहे म्हणून मानक मिश्रणामध्ये सुधारित झाल्यामुळे आपल्याला मानक उत्पन्न सुधारित करावे लागेल स्टँडर्ड मिक्समध्ये वास्तविक मिश्रणामध्येमानक मिश्रणामध्ये बदल झाला आहे ते भिन्न आहेत मानक भिन्न आहे वास्तविक भिन्नआहे मानक होते जसे मी तुम्हाला सांगितले 2 3 4 आणि 5 युनिट वास्तविक आम्ही तयार केलेल्या उत्पादनाचे 1 एकक मिळविण्यासाठी ए बी सी आणि डी चा वापर केलेल्या भिन्न प्रमाणात आहे वास्तविक उत्पन्नामध्ये काही संभाव्य फरक असेल ते वाढू किंवा कमी होऊ शकेल तर आम्हाला वास्तविक उत्पन्नाच्या वजा सुधारित मानक पीक मध्ये प्रमाणदरानुसार या उत्पन्नातील भिन्नतेची गणना करावी लागेल आणि या प्रकरणात मानक दरदेखील बदलेल प्रमाण दर देखील बदलेल तर आपण मानक दराची गणना कशी कराल स्टँडर्ड रेट स्टँडर्ड कॉस्ट असेल स्टँडर्ड रेट स्टँडर्ड कॉस्ट ऑफ रिवाइज्ड स्टँडर्ड मिक्सरिवाइज्ड स्टँडर्ड मिक्स असेलजो नेट स्टँडर्ड आउटपुटद्वारे विभाजित होईल तर आता नेट स्टँडर्ड आउटपुटद्वारे विभाजित सुधारित स्टँडर्ड मिक्सची स्टँडर्ड कॉस्ट असेल तर विशिष्ट प्रकारच्या मटेरियलची उपलब्धता नसल्यामुळे आपल्याकडे सुधारित स्टँडर्ड आहे मटेरियल कॉस्ट किंमत उपयोग मिक्स आणि यील्ड असे भिन्नतेचे 5 प्रकार आहेत आपण या भिन्नतेची मोजणी कशी कारवी हि शिकलो आणि आता आपण व्यवस्थित वापर करू यासाठी आपण आता पुढील गोष्टी करणार आहोत पुढच्या वर्गात आपण काही अडचणींवर चर्चा करणार आहोत जिथे आपण रूपांचे गणना करू आपण रूपे कशी गणित करावी ते शिकू आणि एकदा ते रूपे आपल्याकडे उपलब्ध झाली की ती आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली मग आपण त्या भिन्नतेचे विश्लेषण कसे करावे हे शिकू उर्वरित इतरांसाठी रूपांबाबत आणि काही अडचणी सोडवण्याच्या गोष्टी भौतिकरूपांशी संबंधित मी पुढील वर्गात चर्चा करेन खूप खूप धन्यवाद